आता आपण क्लोज्ड लूप मध्ये बक कन्व्हर्टरचे सिम्युलेशन पाहू आपण काय करू जसे की आधी आपण या फोल्डरवर जाऊ जिथे मी आता स्कीमॅटिक तयार केले आहे आणि मी त्याला बक क्लोज्ड sch असे नाव देत आहे आणि मी फाईलचे कस्टम डॉट्स अद्यायावत केले आहेत आणि तेथे एक बक क्लोज्ड cir आहे आणि आपण त्याकडे नंतर येऊ तर हा बक क्लोज्ड डॉट अशा प्रकारे उघडूया की तो बक कन्व्हर्टर साठी क्लोज लूप योजनाबद्ध असेल तुम्ही हाच दृष्टिकोन इतर कोणत्याही कन्व्हर्टरसाठी देखील वापरू शकता मला इमेजचे दृष्य रूप मोठे करूद्या होय तुम्हाला हा भाग ओळखता आला पाहिजे तुम्हाला दिसेल की हा DC स्त्रोत 12 व्होल्ट आहे आणि हा पॉवर स्विच आहे जो आपण काही ड्युटी सायकलद्वारे नियंत्रित करणार आहोत आणि तुमच्याकडे बक कन्व्हर्टरचा भाग l आणि C आहे ज्याचा आपण वापर केला आहे ओपन लूप सिम्युलेशन आणि त्या ट्रोल चार्टमध्ये जेव्हा स्विच क्लोज्ड असेल किंवा स्विच चालू असेल तेव्हा इंडक्टर वेव मुक्त करेल तर त्या सर्व गोष्टी ज्या तुम्हाला माहीत आहेत आणि 5 व्होल्टचा स्टॅक आहे जे मला सुमारे 1 amp च्या आसपास करंट देईल आता आपण केलेले बदल येथे आहेत नियंत्रण भागामध्ये जे शेवटी स्विचच्या गेट ड्राइव्हला नियंत्रित करणार आहे मग आपण काय केले आहे आपण ओपन लूपमध्येच PWM समाविष्ट केले होते आणि आपण येथे स्थिर व्होल्टेज दिले होते आता स्थिर वोल्टेज ऐवजी आता आपल्याकडे कंट्रोलर कम्पॅरेटर आणि फीडबॅक आहे आता फीडबॅक या लेबलद्वारे दिलेला आहे आणि तुम्हाला दिसेल की जेव्हा आपण सिद्धांतावर चर्चा केली तेव्हा आपण हे थेट आउटपुटशी एकत्र जोडलेले होते पण नंतर गोंधळ करण्याऐवजी तुम्हाला आठवते की आपण येथे योजनाबद्धरित्या 0 नावाचे लेबल दिले होते आणि तेच लेबल मी कॉपी करून येथे ठेवले तर ते मी या दोन बिंदूंमध्ये भौतिक संबंध केले आहे असे म्हणण्यासारखे आहे तर हे आउटपुट व्होल्टेज आता या बिंदूवर परत दिले गेले आहेतर इथे तुमच्याकडे एम्प्लिफायर अधिक आणि वजा ते अधिक मध्ये फरक आहे आणि एक संदर्भ व्होल्टेज देत आहे तुम्ही येथे पहात असलेले संदर्भ व्होल्टेज स्थिर नाहीत मी एक प्रकारचा पल्स लोड डिस्टर्बन्स दिला आहे जेणेकरुन आउटपुट डिस्टर्बन्स ठरवण्यासाठी या पल्सचा मागोवा घेत आहे हे आपल्याला दिसेल पण प्रत्यक्ष व्यवहारात मात्र तुम्ही पहाल की हे शुद्ध स्थिर बिंदू मूल्य असेल आता सेट पॉइंट आणि रेड बक व्होल्टेजमधील फरक PID कंट्रोलर ला दिला जातो आणि PID कंट्रोलरमध्ये इंटिग्रेटरसाठी काही पॅरामीटर्स Ki पॅरामीटर इंटिग्रेटरसाठी Kp पॅरामीटर डिफरेंशियल साठी Kd पॅरामीटर आहे मी त्याचा उपयोग करत नाही मी परत 0 वर सेट करत आहे तेथे Lsat आहे सर्वात कमी संपृक्तता मर्यादा आहे ती वजा10 वर सेट करते Usat वरची संपृक्तता मर्यादा ती अधिक 10 वर सेट करते तरीही कमी मूल्यांवर सेट करण्यावर तुमचे नियंत्रण आहे आता हे आउटपुट PWM साठी अंतिम परिणाम आहे जे योग्य ड्यूटी सायकल पल्स तयार करेल आणि ते येथे पॉवर सेमीकंडक्टर स्विचला देईल आता हे बक कन्व्हर्टरचे एकूण क्लोज्ड लूप सर्किट आहे आणि हा क्लोज्ड लूप भाग आहे आणि हे खरेतर या पॅरामीटर्ससह कंट्रोलर आहे आता आपण अनुकरण केल्यावर काय होते ते पाहू या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे की फाइल कशी इनपुट करायची आणि हा edt01 sub चा समावेश आहे आता सिम्युलेशन वर जाण्यापूर्वी आपण जोडलेल्या सेटमध्ये आपल्याकडे हा एक ब्लॉक आहे हा नवीन ब्लॉक जो तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल आणि हा आणखी एक ब्लॉक आहे जो तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल उष्णतेच्या काळा शिवाय काहीच नाही ते यापैकी एक आहे जे ngSpice चे अनालॉग वर्तन मॉडेल वापरून तयार केले गेले आहे त्याचप्रमाणे PID देखील ngSpice च्या अनालॉग वर्तन मॉडेल चा वापर करून तयार केले आहे त्या ब्लॉकचे मॉडेल edt 01 dot sub मध्ये कसे समाविष्ट केले गेले ते मी तुम्हाला दाखवतो आता हे दोन ब्लॉक A ब्लॉक लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत तर A ब्लॉक लायब्ररीमध्ये तुम्हाला एड दिसेल हेच चिन्ह आहे आणि तेच आपण खेचून ठेवले आहे आणि ते चिन्ह आपण ओळखू नंतर दुसरी फाईल PID आहे हा PID आहे आणि हाच आपण इथे वापरला आहे तर हे लायब्ररीच्या A ब्लॉक फोल्डरमध्ये उपलब्ध आहे आता हे सर्व सेव्ह करूया आणि हे स्कीमॅटिक आपल्याला आपल्या सुप्रसिद्ध प्रक्रियेचा वापर करू देते जे प्रथम आपण त्या निर्देशिकेमध्ये जाऊ आणि नेट लिस्ट तयार करू म्हणून ही net list कमांड आहे मला वाटते की तुम्ही हे ओळखले असेल आणि बक क्लोज डॉट sch वापरा आणि बक क्लोज डॉट net तयार करा तर आपण नेटलिस्ट तयार करू आणि तुम्हाला येथे दिसेल की नेट लिस्ट तयार झाली आहे आणि आता आपण जाऊ आणि ngSpice वातावरण तयार करू आणि बक क्लोज डॉट cir ला कॉल करूया आता cir मध्ये काय आहे Cir हे एक ड्रॉप ट्रॅन स्टेटमेंटशिवाय काहीच नाही बक क्लोज डॉटसह 10 मायक्रोसेकंद आणि 15 मिली सेकंद UIC च्या स्टेप्ससह संदर्भ वेळ 0719 विधान आहे त्यामुळे ngSpice मध्ये जाऊन रन कमांड केल्याने सिम्युलेशन कार्यान्वित होईल आता मला सेट कलर 0 समान व्हाईट सेट कलर फोरग्राउंड ब्लॅक म्हणून करू द्या फक्त आउटपुट संदर्भाचा मागोवा घेत आहे की नाही हे पाहण्यासाठी मला संदर्भ आणि आउटपुट प्लॉट करायचे आहे तर मी R आणि आउटपुट O टाकतो तुम्हाला दिसेल की रेड वेव फॉर्म हे संदर्भ वेवफॉर्म आहे आणि ब्लू वेव फॉर्म हे आउटपुट वेवफॉर्म आहे जे संदर्भ वेवफॉर्मचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहे अर्थात ट्रॅकिंग खूप चांगले नाही आपल्याला PID पॅरामीटर्स ट्यून करावे लागतील 5 ते 6 व्होल्ट्स दरम्यान नियंत्रण घेत असलेले काही नियंत्रण आहे आता मला हे ह्या वातावरणाखाली ठेवायचे आहे मी जाऊन हे पॅरामीटर्स समायोजित करीन आता Ki हा इंटिग्रल आहे स्थिरांक Kp हा प्रोपोरशनल स्थिरांक आहे आणि मला प्रोपोरशनल स्थिरांक मोठ्या मूल्यांमध्ये बदलू द्या जेणेकरून डायनॅमिक्स सुधारेल आता तुम्हाला या सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने कराव्या लागतील परंतु मी ते एका मोठ्या टप्प्यात करण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून आपला काही वेळ वाचेल परंतु तुम्ही येथे या पॅरामीटर्ससह खेळू शकता आता मी हे सेव्ह करतो आणि नंतर आपण परत जाऊ आणि नेटलिस्ट तयार करू आणि त्यासोबत ngSpice वातावरणात जाऊ आणि मला या सेटिंग्ज करू द्या आणि आता आपण समान वेव फॉर्म Vr आणि Vo पाहू शकतो त्यामुळे तुम्हाला खूप चांगले दिसते तुम्ही पहात आहात की डायनॅमिक्सचा मागोवा घेण्यामध्ये वेवफॉर्म जवळ आहे मुळात तुम्ही Kp च्या निवडीनुसार डायनॅमिक प्रतिसाद सुधारला आहे अर्थात सर्व भिन्न पॅरामीटर्स आणि बक कन्व्हर्टर L आणि C च्या पॅरामीटर्ससह खेळण्यासाठी मी ते तुमच्यावर सोडेन आणि फक्त शेवटपर्यंत प्रयत्न करा हा पल्स संदर्भाचा प्रकार फक्त शिकण्याच्या या उद्देशासाठी आहे जेणेकरून तुम्हाला दिसेल की काही परिणाम होतो आउटपुट हे इनपुट ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आउटपुट इच्छित मूल्यावर येत आहे व्यवहारात ते स्थिर राहील समजा तुम्हाला 5 व्होल्टचे आउटपुट द्यायचे आहे तुमचा सेट पॉइंट फक्त 5 व्होल्ट असेल ते सेट पॉईंट 5 व्होल्टपर्यंत पोहोचेल आणि या सर्व जिग्ली विग्ली वेव आकारांशिवाय येथे राहणे सुरू ठेवेल तर हे फक्त दर्शविण्यासाठी आहे की बक कन्व्हर्टर आउटपुट नियंत्रित केले जाऊ शकते तर ही क्लोज्ड लूप बक कन्व्हर्टर प्रणाली आहे जी आपण पाहिली आणि आपण आधी चर्चा केली मी कंट्रोल स्ट्रक्चरमध्ये एक छोटीशी सुधारणा सुचवू इच्छितो जेणेकरून येथे कंट्रोलर वर कमी ताण येईल सध्या या प्रकारच्या टोपोलॉजी मध्ये तुम्हाला दिसेल की या कंट्रोलर ला Vo चा संपूर्ण स्विंग हाताळावा लागतो उदाहरणार्थ जेव्हा आपण विचार करतो मला येथे थोडी जागा द्या आणि मला एक ऍक्सिस द्या जो एक ऍक्सिस असा आहे आणि दुसरा ऍक्सिस यासारखा आहे आता मी फक्त म्हणालो संदर्भ वेळ 1207 येथे मी फक्त म्हटले आहे की हा Vo ऍक्सिस आहे आणि मला येथे या अर्थाने समजावून सांगू द्या की आपण Vc किंवा काही फंक्शन म्हणूया आणि मी येथे काही फंक्शन टाकले आहे मी फंक्शन काय आहे ते समजावून सांगेन आता मला हे Vo विरुद्ध f सारखे वर घेऊ दे आता ऑपरेटिंग पॉइंट इथे कुठेतरी आहे असे म्हणू आता हा Vo आहे हा f आहे f हे Vc चे प्रतिनिधित्व करू शकते जे आपण कंट्रोलर व्होल्टेजबद्दल बोलत आहोत म्हणून ते या बिंदूवर फिरत आहे जर तुम्ही f च्या एररबद्दल बोलत असाल तर ते एरर दर्शवू शकते आणि Vo आणि Vc यांच्यातील संबंध काय आहे हे तुम्ही सांगू शकता तर Vo आणि f f एक सामान्य समतोल आहे आता Vo हा स्थिरांक नाही Vo प्रत्यक्षात आहे मी ते येथे लिहीन Vo दोन भागांनी बनलेला आहे एक स्थिर भाग आहे जो ऑपरेटिंग पॉइंट आणि एक अतिशय लहान सिग्नल भाग दर्शवितो हा फरक आहे ज्याला लोड डिस्टर्बन्सेस लोड बदल आणि त्या सर्व गोष्टी म्हणतात हा छोटा Vo जो प्रणालीला त्याच्या ऑपरेटिंग पॉइंट Vo पासून विचलित करत आहे तर दुसर्या नोंदीमध्ये एक लहान झोन आहे जसे आपण असे काहीतरी म्हणतो आणि मी या लहान झोनला Vo hat म्हणेन आता यामुळे विचलन होते ते Re व्हेरियंटमध्ये पाहिले जाऊ शकते म्हणून मी हे h hat आहे असे म्हणेन तर f देखील f ने बनलेला आहे जो ऑपरेटिंग पॉइंट अधिक f hat आहे जर आपण नियंत्रण व्होल्टेजबद्दल बोलत आहोत असे Vc असेल तर त्यात Vc आहे त्यामुळे ऑपरेटिंग पॉइंट मूल्य अधिक ऑपरेटिंग पॉइंटच्या शेजारचा फरक आता पॉइंट या विशिष्ट टोपोलॉजीमध्ये आहे कारण आपण ते पाहत आहोत आता कंट्रोलर 0 ते ऑपरेटिंग पॉईंट आणि ऑपरेटिंग पॉइंटच्या शेजारच्या विविधतेच्या शेजारच्या संपूर्ण मोठ्या सिग्नल्स स्विंग हाताळत आहे तर जर आपण कंट्रोलरद्वारे एक अतिशय लहान विभाग सोपवला आणि तो विभाग फक्त असेल जर भिन्नता आणि ऑपरेटिंग पॉइंटचा शेजार असेल तर कंट्रोलरवरील ताण आणि ताण कमी होईल आणि इतकेच नाही की कंट्रोलर जलद होऊ शकतो तर तुमच्याकडे एक स्थिर ऑपरेटिंग पॉइंट आहे आपण असे म्हणू की आपण फीड फॉरवर्ड घटक म्हणून स्थिर ऑपरेटिंग पॉइंटची काळजी घेण्यास सक्षम आहोत आणि कंट्रोलरच्या मदतीने स्थिर ऑपरेटिंग पॉईंटच्या शेजारील फक्त अडथळ्यांची काळजी घेऊ शकतो मग असा कंट्रोलर खूप सोपा होईल आणि त्याचा ताणही कमी असेल आणि त्याची गतीशीलताही चांगली असेल तर आपण अशा कंट्रोलरची अंमलबजावणी कशी करू आणि सामान्यत यामुळे सुधारित नियंत्रण कृती होईल आणि मी थोड्याच वेळात हे पुन्हा काढेन आणि ते कसे अंमलात आणायचे ते दाखवीन तर हा कंट्रोलर आहे जसे आपल्याला माहित आहे सर्व प्रथम मी येथे काही जागा बनवण्याचा प्रयत्न करेन म्हणून हा भाग मला PWM मध्ये घेऊ द्या म्हणून मी हा भाग येथे पुसून टाकीन आता ओपन लूप केसचा विचार करा आता मी निळा रंग वापरणार आहे तो भाग दाखवण्यासाठी जो आता मी फरक ओळखणार आहे आता या टप्प्यावर ओपन लूप केसच्या बाबतीत आपण असे म्हणू शकतो की आपण अभ्यास करत आहोत ते सुमारे एक व्होल्टेज आहे 0 व्होल्ट किंवा वजा 0 1 व्होल्ट म्हणूया जेणेकरून तुमच्याकडे ड्युटी सायकलचे 40 टक्के असेल आता हे एक ओपन लूप स्थिर निश्चित ड्युटी सायकल प्रकारचा ड्राइव्ह देत असेल आता आपण म्हणतो की आपल्याला कन्व्हर्टरचे इनपुट आउटपुट स्पेक माहित आहे आता कन्व्हर्टरचे इनपुट आउटपुट स्पेक माहित असणे आवश्यक आहे तुम्हाला इनपुट व्होल्टेजचे नाममात्र मूल्य माहित आहे आणि आउटपुट व्होल्टेज कसे नियंत्रित केले जावे हे तुम्हाला माहिती आहे आणि म्हणूनच तुम्ही येथे संदर्भ सेट करत आहात तर आउटपुट व्होल्टेज ज्ञात आहे आणि इनपुट व्होल्टेजची नाममात्र मूल्य ज्ञात आहे म्हणून नाममात्र ड्युटी सायकल VoVin नाममात्र असेल म्हणून जर मी असे म्हणतो की ड्युटी सायकल d हे दोन भाग d अधिक d hat घटकांपासून बनलेले आहे आता d हे VoVin नाममात्र मूल्यातून येत आहे हे d तुम्हाला ऑपरेटिंग पॉइंटवरील ड्युटी सायकलचे मूल्य बिंदू देईल खूप अनिश्चितता भारातील बदल इनपुट व्होल्टेज आणि तापमानात बदल इत्यादींमुळे V hat हे ड्युटी सायकल मधील फरक असेल तर हे VDC मूल्य येथे व्होल्टेज मूल्यांवर सेट करू जे नाममात्र ऑपरेटिंग पॉइंट ड्युटी सायकलशी संबंधित असावे मग इथून येणार्या Vc ला d शी संबंधित असू द्या मग अशा वेळी जर मी हे दोन जोडले तर मला d d मिळेल जे ट्रान्झिस्टरला अपेक्षित असलेला d आहे म्हणजे आपल्याला तेच करायचे आहे तर मी येथे खालील बदल करेन मी उष्णतेच्या वेळेची ओळख करून देईन चला सांगू की कोणता प्लस आहे आणि तो देखील प्लस आहे आणि या प्लससाठी मी एक लहान व्होल्टेज स्त्रोत किंवा काहीतरी जे तुम्हाला स्थिरता देते आणि तुम्ही VDC मूल्य देत आहात जे नाममात्र ऑपरेटिंग पॉइंट दर्शवते तर एक व्होल्टेज आउटपुट जे यातून येत आहे आणि PWM सुधारित करण्याचा प्रयत्न करत आहे ते याशी संबंधित असले पाहिजे अनुरूप असेल मी वापरत आहे हे व्होल्टेज आहे जे D अधिक D hat शी संबंधित आहे आता हेच आहे जे PWM मध्ये त्रिकोण मोडेल आणि डेटा तयार करेल आता या टर्मला फीड फॉरवर्ड टर्म म्हणतात तर आपल्या नियंत्रण साहित्यात याला फीड फॉरवर्ड टर्म म्हणतात आता कंट्रोलर काय करतो कंट्रोलरचं काम सोपं झालंय तर सामान्य ऑपरेटिंग पॉइंट अंतर्गत किंवा सामान्य ऑपरेशन अंतर्गत जेव्हा कोणतेही व्यत्यय होत नाही तेव्हा येथे फिक्स अप फीड फॉरवर्ड टर्म मूल्य d परिभाषित करत आहे आणि नंतर योग्य ड्यूटी सायकल दिली जाते आणि हे आउटपुट देणे अपेक्षित आहे संदर्भ वेळ 2126 आता समजा आउटपुट 5 व्होल्टचे नाही तर ते अनेक कारणांमुळे 5 व्होल्ट पासून विचलित झाले आहे हे तापमानामुळे असू शकते ते इनपुट आउटपुट इनपुट चढ उतारामुळे असू शकते ते आउटपुट लोडिंग आणि यापैकी अनेक कारणे असू शकतात आउटपुट विचलित झाले आहे असे म्हणूया आता ते विचलित मूल्य येथे आले आहे आपण या विशिष्ट उष्णतेतील फरक तुलना फायलींवर क्लिक कराल की या दोन मध्ये फरक आहे एक एरर आहे ही एरर नियंत्रण व्होल्टेजचे लहान मूल्य देईल जे d hat शी संबंधित आहे हे दोघे पुढे जातील आणि व्होल्टेज d d d शी संबंधित आहे आणि योग्यरित्या नियंत्रण क्रिया केली जाते आणि स्थिर स्थितीत जेव्हा सर्व काही ठीक असते आणि जेव्हा आउटपुट नियंत्रित आणि नियमन केले जाते आणि जर हे आउटपुट ऑपरेटिंग पॉइंटशी तंतोतंत जुळत असेल तर एरर 0 असेल त्यामुळे येथे हा कंट्रोलर नाममात्र ऑपरेटिंग पॉइंटमधील विचलनांची काळजी घेत आहे आणि त्यामुळे हा कंट्रोलर वेगवान असेल आणि इतरांवर कमी ताण पडेल तर ही संकल्पना आपण नुकतीच या कंट्रोल टोपोलॉजीमध्ये सुधारणा करण्यासाठी आणली आहे आपण हे फक्त सिम्युलेशनमध्ये देखील पाहू ते कसे समाविष्ट केले आहे आणि ते तुम्हाला एक प्रकारचे पर्यायी कंट्रोलर देईल ज्याला अधिक चांगला प्रतिसाद मिळेल तर या सुधारित कंट्रोलरचे सिम्युलेशन पाहू या माझ्याकडे येथे समान बक क्लोज सर्किट आहे आणि मी तुमच्याशी चर्चा करत असलेल्या संबंधित बदल केले आहेत आता तुम्ही ते पहा अर्थात हे समान बक कन्व्हर्टर सर्किट आहे आपल्याकडे येथे PWM ब्लॉक आहे जो तुम्हाला योग्य ड्युटी सायकल देत आहे आणि या बाजूला तुमच्याकडे तो संदर्भ आहे आणि नंतर तुमच्याकडे या 0 लेबलवरून येणारा फीडबॅक आहे 0 लेबल ज्यावर टिप्पणी दिली आहे हा मुद्दा हा एरर आहे एरर PID कंट्रोलरला दिला जातो आणि PID कंट्रोलरचे आउटपुट त्याच्याशी संबंधित ड्यूटी सायकल व्होल्टेजमधील विचलनाशी संबंधित असते आता इथे hat लॅडरच्या दुसऱ्या टर्मिनलवर तुमच्याकडे DC व्होल्टेज आहे आणि इथे मी 45 टक्के ड्युटी गुणोत्तराशी जुळण्यासाठी वजा 0 05 देतो तर हे नाममात्र मूल्य किंवा कोऑपरेटिंग पॉइंट मूल्य आहे जे मी फीड फॉरवर्ड टर्म म्हणून देत आहे आणि अधिक हे कंट्रोल व्होल्टेज असेल आणि हे d अधिक d hat आहे जे अवांछित कारणांमुळे येत आहे आणि अगदी भिन्नतेसह आहे कंट्रोलरमधून येणारा PWM मध्ये जातो आणि स्विच नियंत्रित करतो अशा प्रकारे आपल्याकडे ही फीड फॉरवर्ड टर्म होती तर मला ते सिम्युलेशन करायचे आहे आणि नंतर दाखवायचे आहे की याला जास्त वेळ लागणार नाही मी ते आकडे परत ठेवतो जे मी शेवटच्या वेळी इतर बक क्लोज सर्किटच्या सिम्युलेशन दरम्यान ठेवले होते तर मी ते येथे सांगतो आता ओळखा की x hat हा आणखी एक नवीन ब्लॉक आहे ज्यात मी PID आणि x काही पाहिले आहेत आणि x hat A ब्लॉकमध्ये देखील उपलब्ध आहे ही hat आहे आणि तुम्ही ती वापरू शकता आणि हीच बेरीज येथे वापरली आहे हे जतन केले आहे आणि आपण येथे फोल्डरवर जाऊ शकतो आता येथे बक क्लोज आणि डॉट cir आणि edt 01 सब मी तुम्हाला edt 01 डॉट सबच्या आत काय आहे ते दाखवत नाही तुम्हाला समजले पाहिजे की मी येथे काही गोष्टी जोडल्या आहेत मी t i d हे सब सर्किट जोडले आहे हे पुन्हा सर्व एनालॉग वर्तणूक मॉड्यूल घटकांनी बनलेले आहे आणि ते ngSpice मॅन्युअलमध्ये चांगले परिभाषित केले आहेत आणि मग मी एक उष्णतेचा काळ बनवला आहे आणि तो देखील एनालॉग वर्तन मॉडेलद्वारे आहे मी येथे एक शिडी बनवली आहे आणि ती देखील ngSpice एनालॉग वर्तन मॉडेल आहे मी येथे एक गुणक देखील समाविष्ट केला आहे परंतु अर्थातच आपण ते कुठेही वापरत नाही जे येथे तुमच्या संदर्भासाठी ठेवले आहे तर तुम्ही याची अंमलबजावणी करा आता आपण टर्मिनलवर जाऊ आणि मला डिरेक्टरीमध्ये जाऊ द्या डिरेक्टरीमध्ये Cd आणि मला नेटलिस्ट तयार करू द्या आणि येथे नेट लिस्ट कशी तयार झाली ते तुम्ही पहा आणि ngSpice बक क्लोज किंवा cir आता तुम्ही मध्ये आहात आणि हा भाग वातावरण आहे तुम्ही प्रोग्राम चालवा आणि आता मी बॅकग्राऊंडचा रंग पांढऱ्यावर सेट करतो आणि फोरग्राऊंड रंग काळ्यावर वर सेट करतो आता मला नेहमीप्रमाणे संदर्भ आणि आउटपुट ब्लॉक प्लॉट करायचे आहे तर तुम्ही बरोबर पाहता ते तुम्हाला अशाच प्रकारचे कार्यप्रदर्शन उपाय देखील देते तुम्ही हे देखील पहाल की येथे काय होते आणि स्विचला दिलेल्या गेटच्या पल्सेस काय आहेत आपण दिलेला प्लॉट तुम्ही कदाचित पाहू शकता जो तुम्हाला डेटा सिग्नल देईल तर ही गेट पल्स असेल जी तुम्ही येथे पहात असल्याप्रमाणे सतत बदलत असते आणि तुम्ही Vo सोबत इंडक्टर करंट प्लॉट IL देखील पाहू शकता तर तुम्ही हे पहाल की Vo आता स्थिर नसल्यामुळे प्रेरित करंट मध्ये ही बराच फरक आहेत परंतु तुम्ही कदाचित या कालावधीत पाहू शकता जेथे ते स्थिर आहे जर मी अँप्लिटयूड वाढवले तर ते आपल्या अपेक्षेप्रमाणे होईल जेव्हा ते स्थिर असते तेव्हा आपल्याला हेच अपेक्षित असते तर तुम्ही वेव फॉर्म आणि मूल्यांशी खेळत असाल आणि तर तुम्ही या संपूर्ण क्लोज्ड लूप प्रणाली मध्ये एक पोर्ट ठेवण्याचा प्रयत्न कराल